सिक्युअर सिस्टम अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या या प्रात्यक्षिकेस नमस्कार आणि तुमचे स्वागत आहे या प्रात्यक्षिकात आपण आरओपी अटैक कडे पाहू आता आरओपी अटैक करणे अत्यंत कठीण आहे म्हणून आम्ही फक्त एका विशिष्ट असाइनमेंटबद्दल झलक पाहणार आहोत जे मी प्रत्यक्षात शिकवत असताना काही विद्यार्थ्यांनी पाठवले होते तर ही असाइनमेंट अनिवार्यपणे या निर्देशिकेत डायरेक्टोरी directory असलेल्या आरओपी नावाच्या फाईलसह कार्य करते आणि आपण ही फाईल डाउनलोड करू शकता हा व्हीएमचा एक भाग आहे जो या कोर्ससह येतो आणि व्हीएम मध्ये एनपीटेल कोड्स मॉड्यूल 4 आरओपी निर्देशिकेत डायरेक्टोरी directory आपल्याला हा आवश्यक कोड सापडला तर ज्या फाईलवर अटैक झाला ती TUT2 C ट्यूटोरियल 2 सी होती तेथे मूलत बर्याच गोष्टी आहेत एक मेन होता आणि तेथे एक कॉनकेटीनेट फर्स्ट कयार concatenate first chars फंक्शन होते आणि मला हा कोड लिहिलेल्या विद्यार्थ्यांना क्रेडिट द्यावे लागेल तरत्यांचे रोल नंबर येथे उपलब्ध आहेत या कोडचे योग्य कार्य खालीलप्रमाणे आहे तर तुम्ही पहा ही एक्झिक्युटेबल tut2 आहे हे असे दहा शब्द इनपुट घेत आणि आउटपुट प्रत्येक इनपुट शब्दाचे पहिले वर्ण आहे तर आपण येथे पहाल की एबीसीडी ते जे पर्यंत चे प्रथम वर्ण स्क्रीनवर छापलेले आहेत तर हा प्रोग्राम काय करतो ते हे आहे आणि या प्रोग्राममध्ये एक असुरक्षितता आहे असुरक्षितता या फंक्शनमध्ये उपस्थित आहे कॉनकेटीनेट फर्स्ट कयार concatenate first chars आणि आम्ही असुरक्षा म्हणजे काय याकडे बघाणार नाही परंतु त्याला असाइनमेंट घ्या आणि कोणत्याही प्रेक्षकांना या फंक्शनमध्ये या असुरक्षा शोधण्याचा प्रयत्न करण्याचा एक आव्हान आहे यावर विश्वास ठेवू परंतु येथे आपण जे काही पाहणार आहोत ते आहे आम्ही आरओपी अटैक तयार करण्याचा प्रयत्न करू जे त्या असुरक्षाचा वापर करते तर आरओपीच्या अटैक चा हेतू काही प्रमाणात 10 मोजणे आहे जे आरओपी गॅझेट्सचा वापर करुन 1 ते 10 पर्यंतच्या संख्येचे उत्पादन आहे आणि या ग्लोबल व्हेरीएबल GLB मध्ये निकालाचे मूल्य भरा तर ही जीएलबी व्हॅल्यू कुठेतरी प्रिंट होईल जीएलबी प्रिंट करा आणि ह्या फाईलकडे पाहता आपल्याला असे दिसते की जीएलबी या प्रिंटएफ शिवाय इतर कोठेही वापरला जात नाही आणि हेही लक्षात घ्या की आम्ही 10 किंवा या विशिष्ट प्रोग्राममध्ये कोठेही अन्य दुसरा फैक्टोरिअल मोजत नाहीत ठीक आहे म्हणून आरओपी अटैकपासून प्रारंभ करुन आरओपी अटैकची पहिली गोष्ट म्हणजे प्रोग्राममध्ये उपस्थित गॅझेट्स ओळखणे तर आरओपीगैजट मास्टर या निर्देशिकेत असलेले हे टूल वापरून गॅझेट्स मिळू शकतात या आरओपीगैजट मास्टर वर जा आणि पायथान आर ओपीगैजट पाय -बायनरी ROPtesttut2 python ROPgadget py -binary ROPtesttut2 हे टूल वापरा ज्याचे आपण मूल्यांकन करू इच्छित आहात असे बायनरी इनपुट म्हणून निर्दिष्ट करा आणि एक्झिक्युटेबलला मार्ग द्या तर हे गॅझेट टूल काय करेल आरओपी गॅझेट टूल संपूर्ण एक्झिक्युटेबल ट्यूटोरियल 2 मधून जात असे आणि ते शोधू शकणारी सर्व संभाव्य गॅझेट ओळखते तर आपण या e1 फाईलमध्ये आऊटपुट रीडायरेक्ट करू फाईल e1 मध्ये ती सापडली अशी काही गॅझेट्स आहेत तर लक्षात घ्या की या गॅझेट्सपैकी प्रत्येकाकडे काही इंस्ट्रक्शन आहेत आणि त्यानंतर रिटर्न किंवा रिटर्नएफ आहे किंवा शेवटी कॉल इंस्ट्रक्शन आहे हा विशिष्ट अड्रेस येथे विशिष्ट गॅझेटचा अड्रेस आहे तर जसे आपण पहाता त्या टूल मध्ये एक्झिक्युटेबल ट्यूट 2 मध्ये मोठ्या संख्येने गॅझेट आढळले आहेत आणि खरं तर तेथे उपस्थित 13276 गॅझेट्स आहेत आम्हाला लिहायचे आहे अशा पेलोडवर परत येत आहोत आम्ही ही गॅझेट्स वापरुन10 मोजू इच्छितो तर मूलत आम्हाला या 13276 मधील गॅझेट निवडण्याची आवश्यकता आहे त्यांना स्टॅकवर अशा पद्धतीने व्यवस्थित करा जेणेकरून शेवटी 10 मोजले जाते आम्ही ही गॅझेट्स कशी उचलत आहोत याबद्दल आम्ही तपशिलांमध्ये जाणार नाही परंतु आम्ही फक्त यावरील अहवाल पाहू तर संपूर्ण अटैकचा अहवाल येथे उपलब्ध आहे आणि आम्ही येथे जे पहात आहोत त्यात स्टॅकचा समावेश आहे विशेषतः जेव्हा फंक्शन कॉनकेटीनेट फर्स्ट कयार concatenate first chars एक्सिक्यूशन केल्यावर स्टॅकचे कंटेंट पाहू म्हणून जेव्हा आपल्याला हे माहित आहे की जेव्हा हे फंक्शन एक्सिक्यूट होते तेव्हा तेथे एक स्टॅक फ्रेम आहे जी सक्रिय असते आणि ही फ्रेम या प्रकारात काही दिसते तर तेथे रिटर्न अड्रेस आहे जो स्टोअर आहे जी ४ बाइटची आहे नंतर तेथे मागील फ्रेम पॉईंटर आहे मूलतः मेन सुसंगत फ्रेम पॉईंटर तर तेथे काही इतर डेटा आणि लोकल उपस्थित आहेत म्हणून आमच्या विशिष्ट कंपायलेशनसाठी स्टॅक आणि स्टॅक फ्रेमची ठिकाणे खाली खालीलप्रमाणे उपलब्ध आहेत परंतु जेव्हा आपण ते रन करतो किंवा आपण प्रत्यक्षात हा प्रोग्राम एक्सिक्यूट करण्याचा प्रयत्न करता तेव्हा आपल्याला या अड्रेससाठी वेगळे मूल्य मिळू शकते तथापि स्टॅकची रचना आणि स्टॅकवर उपस्थित असलेल्या विविध डेटाची सापेक्षता समान असेल तर आरओपी अटैकप्रत्यक्षात काय करतो ते हे की तो रिटर्न टू मेन बदलतो आणि येथून गॅझेट भरणे सुरू करते तर या टप्प्यावर ठेवलेल्या पहिल्या गॅझेट्सपासून प्रारंभ करुन आपल्याकडे अशा प्रकारे गॅझेट्स वरच्या बाजूस जात असतील जसे की या प्रत्येक गॅझेटचे 10 मोजण्याचे काही कार्य आहे आम्ही 14 गॅझेट्स वापरतो जे 13000 विषम गॅझेटच्या जागेमधून निवडले गेले होते जे ट्यूटोरियल 2 मध्ये गॅझेट टूलचा वापर करून आढळतात आणि ही 13 गॅझेट्स वापरली गेली होती म्हणून ही गॅझेट्स अगदी सोप्या गोष्टींमधून कार्यक्षमतेत भिन्न असतात जसे रिटर्न जे फक्त ऑपरेशन न करणे या गॅझेट नंबर 6 सारख्या गुंतागुंतीचे आहे जे मूलत पूर्णांक इन्टिजर integer गुणाकार आहे जे ECX रेजिस्टर द्वारे दर्शविलेल्या काही कंटेंटचे EX रेजिस्टरशी गुणाकार करते या प्रत्येक गॅझेटचे वर्णन येथे उपलब्ध आहे तर 10 मोजण्यासाठी आपण काय करतो आम्ही गॅझेट्स निवडतो आणि त्याने स्टॅकवर ठेवलेल्या ऑपरेशन्सचा क्रम तयार करण्यास सुरवात करतो की या सर्व गॅझेटची एक्सिक्यूशन पूर्ण झाल्यानंतर आम्ही 10 पूर्ण करू किंवा प्राप्त करू ठेवलेल्या सर्व गॅझेटसह सुधारित स्टॅक यासारखे काहीतरी दिसत आहे जेणेकरून या ठिकाणी असलेल्या गॅझेट नंबर १ पासून प्रारंभ होते या ठिकाणी मुळात आम्ही पाहिलेला रिटर्न टू मेन आहे आणि आता आम्ही बफर ओव्हरफ्लो करतो आणि गॅझेटच्या अनुक्रमाने हे रिटर्न टू मेन बदलतो तर एक्सिक्यूशनच्या वेळी काय होते ते म्हणजे प्रथम गॅझेट १ एक्सिक्यूट होते आणि गॅझेट १ मधील रिटर्न अड्रेस गॅझेट २ शी संबंधित असलेल्या स्टॅकवरुन घेईल आणि एक्सिक्यूट होईल नंतर गॅझेट 3 गॅझेट 4 आणि अशा प्रकारे एक्सिक्यूट केले जाईल गॅझेट्स अशा प्रकारे ठेवण्याचा क्रम जेणेकरून 10 शेवटी मोजले जाते अधिक स्पष्टपणे सांगायचे असल्यास उदाहरणार्थ या प्रत्येक अनुक्रम उदाहरणार्थ या स्थानावर आम्ही गणना केली आहे 3 आणि 3 साठी निकाल ग्लोबल व्हेरिएबल जीएलबी मध्ये ठेवले जाईल येथे या स्थानावरील जीए ९ गॅझेटपासून ते गॅझेट जीए ८ पर्यंत आम्ही 4 गणना करूया हे या मुव्ह EX ते 4 पर्यंत स्पष्ट आहे आणि नंतर जीएलबीच्या कंटेंटवर आम्ही 4 गुणाकार करतो आणि म्हणूनच आम्ही आणखी काही गॅझेटनंतर आपण एक 4 जीएलबी मध्ये स्टोआर केले असते आता हे संपूर्ण अशाच अनुक्रमात बर्याच वेळा पुनरावृत्ती होते जसे की 5 6 आणि 10 पर्यंत मोजले जाते हे करण्याचा प्रयत्न करताना शक्यातोर निर्माण होणारा एक अडथळा म्हणजे स्टॅक विभाग प्रत्यक्षात ओव्हरफ्लो होऊ शकतो कारण हा मेन फंक्शननंतर लवकरच सुरू झालेल्या दुसया फंक्शनचा आहे म्हणूनच स्टॅकची कंटेंट तुलनेने लहान आहे आणि जर आम्ही या स्टॅकवर गॅझेट्स जोडत राहिलो तर स्टॅक सहजतेने ओव्हरफ्लो होईल आणि हेतूनुसार कार्य करणार नाही गॅझेट्स निवडणे आणि अशा प्रकारे गॅझेट्स ठेवणे हा एक अत्यंत अवघड मार्ग आहे जेणेकरुनआवश्यक पेलोड एक्सिक्यूट केला जाईल तर हे कसे कार्य करते ते पाहूया आम्ही यासंबंधीच्या अंतर्गत गोष्टींबद्दल तपशील घेणार नाही कारण हे अत्यंत गुंतागुंतीचे आहे आणि मूलत या कोर्सच्या आवाक्याबाहेर आहे फक्त हे रन करा आणि इनपुट म्हणजे जेथे गॅझेट्स ठेवलेली इनपुट या फाइलमध्ये आहे इनपुट व्हीएम input vm तर ही बायनरी फाईल आहे आपण ओड कमांड ऑक्टल डंब ने ओपन करू शकतो हे इनपुट आहे जे ट्यूटोरियल प्रोग्रामला दिले गेले आहे तर हे आरओपी गॅझेट्स कशा एक्सिक्यूट करतात ते पाहू तर तेथे एक पेलोड व्हीएम पीवाय आहे आम्ही पाहतो की हा विशिष्ट कोड गॅझेटची व्यवस्था करतो आणि आवश्यक इनपुट बनवितो जो येथे वाय स्ट्रिंग मध्ये ठेवला आहे आणि शेवटी वाई प्रिंट होईल तर ही विशिष्ट पायथान स्क्रिप्ट आहे जिथे गॅझेट्सची व्यवस्था केली जाते आणि अखेरीस फाइल इनपुट व्हीएम input vm तयार होते तर आम्ही हे टीयुटी २ रन करतो हे दुर्भावनायुक्त इनपुट देऊ जे इनपुट व्हीएम आहे आणि आम्ही पाहतो की जीएलबी मधील मूल्य आहे 3628800 हे मूलत 10 चे मूल्य जे आपण सत्यापित करू शकता तर या कोडमधील एक समस्या अशी आहे की तेथे सेगमेंटेशन फॉल्ट आहे आणि 10 नंतर प्रिंट होते आणि ह्याचे कारण असे आहे की प्रोग्राम सुरक्षित मार्गाने समाप्त केला गेला नाही तर मी एक असाइनमेंट किंवा एक अतिशय कठीण आव्हान सोडणार आहे या कोर्समधील सर्वात कठीण आव्हानांपैकी एक म्हणजे या विशिष्ट कोडमध्ये अशा प्रकारे सुधारित करणे जेणेकरून आरओपी गॅझेट एक सुंदर मार्गाने संपुष्टात येईल धन्यवाद